नमस्ते मित्रांनो आपण आता परत एक गोष्ट ऐकूया यावेळी मी तुम्हाला माझी फार आवडती गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट मी लाखो वेळा इतरांना सांगितली असेल मला नक्की आठवत नाही की मी ही गोष्ट कुठे ऐकली आहे पण ती एक फार सुंदर गोष्ट आहे ही एका विद्वान माणसाची आणि चहाच्या कपाची गोष्ट आहे जसे तुम्हाला माझ्यापुढे ठेवलेले कप दिसत आहेत त्याचप्रमाणे या गोष्टीत सुद्धा कप आहेत तर हा जो गोष्टीतला विद्वान आहे त्याचे मुख्य कार्य म्हणजे नवनवीन गोष्टी शिकून घेणे नवनवीन कौशल्य शिकून घेणे आणि नवनवीन भाषा शिकून घेणे असे आहे पण त्या विद्वानाची एक फार मोठी अडचण होती ती म्हणजे त्याला नवीन गोष्टी शिकून घेता येणे समजतच नव्हते आणि जमतच नव्हते आता ज्यावेळी नवीन गोष्टी शिकून घेणे हाच त्या विद्वानाचा व्यवसाय असताना त्याला नवीन गोष्टी शिकणे समजत नसल्यामुळे हा त्याच्या मार्गातील फार मोठा अडथळा होता त्यामुळे त्या विद्वानाची बरीच चिडचिड होत असे तर यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी विद्वानाला असे सांगितले की विद्वानाने झेन मास्टर कडे जावे कारण झेन मास्टर ला सगळ्या गोष्टी ठाऊक असतात तर त्यामुळे विद्वान झेन मास्टर कडे गेला आणि तिथे एक चहाचा कप एका सुंदर टेबलवर ठेवलेला होता आणि त्याखाली एक फार सुंदर गालिचा अंथरलेला होता चहाच्या कपाच्या समोर एक चहा ठेवण्याचे भांडे ठेवलेले होते तिथे माझ्या टेबलवर ठेवलेल्या चहाच्या भांड्यापेक्षा ते बरेच मोठे भांडे होते तर झेन मास्टर ने विद्वानाला सांगितले की त्याने चहाच्या भांड्यातील चहा कपामध्ये टाकावा आणि झेन मास्टर ने एक अट सुद्धा संगितली की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत विद्वानाने चहा न थांबता ओतत राहावा तर विद्वानाने चहाचे भांडे घेतले आणि चहाच्या कपा मध्ये चहा ओतण्यास सुरुवात केली इथे माझ्याकडे दूध आहे पण माझ्या गोष्टीमध्ये चहा होता चहाचा कप हळूहळू भरत होता आता चहाचा कप जवळजवळ पूर्ण भरत आला होता आणि विद्वानाला वाटले की झेन मास्टर त्याला थांबायला सांगेल पण झेन मास्टर ने तसे केले नाही झेन मास्टर ने विद्वानाला आणखी चहा ओतू दिला म्हणजे मी तिथे ओतत आहे त्यापेक्षाही खूप जास्त चहा मला माझा इथला चहा खराब करायचा नाही पण मला काय म्हणायचे आहे याची तुम्हाला कल्पना आली असेल तर विद्वान चहा ओतत राहिला ओतत राहिला आणि आता तुम्ही कल्पना करा की चहाचा कप पूर्ण भरल्यानंतर तिथे काय घडले असेल सगळा चहा आता उतू जात होता आणि टेबलवर सगळीकडे पसरत होता विद्वानाला आता जरा निराश आणि चिडचिड झाल्यासारखे वाटत होते आणि सांडलेल्या चहामुळे आता खाली असलेला सुंदर गालिचा सुद्धा खराब झाला होता विद्वान आता फार नाराज झाला होता झेन मास्टर ला शेवटी विद्वानाची दया आली आणि त्याने विद्वानाला आता थांबायला सांगितले विद्वान आता फार चिडचिडा आणि कावरा बावरा झालेला होता आणि तो म्हणाला अरे देवा तुमचा गालिचा पूर्णपणे खराब झाला आणि टेबल सुद्धा खराब झाला हे फार वाईट झाले आता आपण काय करावे बरे तर झेन मास्टर म्हणाला ठीक आहे काही हरकत नाही माझ्या एखाद्या विद्यार्थ्याला मी गालिचा आणि टेबल स्वच्छ करायला सांगतो आता मला हे हवे आहे की तू मला हे सांगावे की ज्यावेळी कप पूर्णपणे भरला होता आणि त्यानंतर जेव्हा कपात अजून अधिक चहा ओतल्या गेला तेव्हा नक्की काय घडले विद्वानाने थोडा विचार केला आणि उत्तर दिले की सगळा चहा कपातून बाहेर येऊन सगळीकडे पसरला झेन मास्टर पुढे म्हणाला की कप संपूर्णपणे भरलेला असताना सुद्धा जर तुला कपामध्ये नवीन चहा ओतायचा असेल तर तू काय करशील बरे आणि विद्वानाने उत्तर दिले की कपामध्ये आधीच असलेला चहा एक तर आपल्याला दुसऱ्या कुठल्यातरी भांड्यामध्ये स्थानांतरित करावा लागेल किंवा टाकून द्यावा लागेल आणि अशा प्रकारे कप जेव्हा पूर्णपणे रिकामा होईल त्यावेळी त्यामध्ये नवीन ताजा चहा आपल्याला टाकता येईल झेन मास्टर पुढे म्हणाला की तुझ्यासोबत सुद्धा अगदी असेच होत आहे तू सुद्धा तुझ्याजवळ आधीच असलेल्या ज्ञानाने अगदी काठोकाठ भरलेला आहेस आणि या पृथ्वीवर असा कुठलाच मार्ग अस्तित्वात नाही की या स्थितीमध्ये तुला अजून नवीन गोष्टी किंवा नवीन कौशल्य किंवा नवीन भाषा ग्रहण करता येऊ शकतील तर आता तुला काय करावे लागेल तुला तुझा चहाचा कप आधी रिकामा करावा लागेल आणि हा एकच मार्ग आहे की नंतर तुला नवीन ज्ञान ग्रहण करता येईल तुला तुझ्या जुन्या सवयी सोडून द्याव्या लागतील तू ज्याज्या जुन्या गोष्टींना चिकटून राहिलेला आहेस त्या सर्व गोष्टींपासून तुला स्वतःची सुटका करून घ्यावी लागेल आणि त्यानंतरच तुला नवीन गोष्टी शिकता येतील तर मित्रांनो या कारणासाठी मला हवे होते की तुम्ही तुमचे डोके सुद्धा रिकामे करावे आले ना तुमच्या लक्षात